पूर्वी आपण रीअल टाईम ऑपरेटिंग सिस्टममधील काही मूलभूत संकल्पना आणि टास्क शेड्यूलरकडे पाहिले जे कोणत्याही रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमचा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण एखाद्या टास्कची मुदत पूर्ण करण्यासाठी प्राथमिक जबाबदारी स्वीकारली जाते आम्ही रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीममधील रिसोर्स शेअरींगच्या समस्येकडे देखील पाहिले आणि संसाधन सामायिकरण दरम्यान उद्भवणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रोटोकॉलकडे देखील पाहिले येथे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टममध्ये उद्भवणार्या काही मूलभूत मुद्द्यांवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आपण युनिक्स रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापरल्या जाऊ शकतात किंवा नाही आणि आपण युनिक्स वापरल्या तर उद्भवणार्या समस्यांविषयी चर्चा करू रीअल टाइम प्रायोरिटी लेव्हल साठी सपोर्ट ही सर्वात महत्वाची गरज आहे रीअल टाइम प्रायोरिटी लेव्हल मध्ये प्रोग्रामर जेव्हा कार्यांना प्रायोरिटी देतो तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम ते बदलत नाही अशा प्रकारे हे स्टॅटिक प्रायोरिटी लेव्हल आहेत परंतु जसजसे आपण पुढे जाऊ तसे आपण पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम कार्यांचे प्रायोरिटी डायनॅमिकली होणारे बदल पाहू रीअल टाईम टास्क शेड्यूलिंग पॉलिसी ही कोणत्याही रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमची एक केंद्रीय आवश्यकता असते तसेच योग्य रिसोर्स शेअरिंग प्रोटोकॉलचा वापर केल्याशिवाय तेथे प्रायोरिटी इनव्हर्जन असू शकतात आणि कार्ये त्यांची अंतिम मुदत चुकवू शकतात मिलि किंवा मायक्रोसेकँड्सच्या ऑर्डरच्या कमी कार्य करण्यापूर्वी जेव्हा उच्च प्राथमिकता तयार केली जाते तेव्हा अंमलबजावणी करणारी निम्न प्राथमिकता कार्ये प्रीमप्ट करणे आवश्यक आहे आणि प्रीफिकेशन वेळ ही मिली किंवा मायक्रोसेकँड्सचा क्रम आहे जेव्हा इंटरप्ट एकदाच येतो तेव्हा विलंब होण्यासाठी आवश्यकतेनुसार ओळखले जाणे आवश्यक आहे आणि इंटरप्ट सर्व्हिसिंग काही मर्यादित थोड्या काळा मध्येच होणे आवश्यक आहे अतिरिक्त आवश्यकता आणि रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम मेमरी लॉकिंग सपोर्ट आहेत कारण व्हरचूअल मेमरी सिस्टम मध्ये पेज वापरत नसल्यास त्यास पुनर्स्थित केले जाऊ शकते म्हणून जेव्हा पेज दोष आढळतो तेव्हा बराच वेळ घेतला जाईल आणि जिटर्सचा वापर होऊ शकेल ज्या विषयी नंतर चर्चा करु ऑपरेटिंग सिस्टमच्या या मूलभूत आवश्यकतांपैकी रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून काम करणे म्हणजे मेमरीला लॉक करणे होय आणि ही लॉक केलेली पेजेस स्वॅपिंगच्या अधीन होणार नाहीत हे पाहणे टाइमरसाठी सपोर्ट म्हणजेच दोन्ही पिरीआडिक टाइमर आणि वन सेट टाइमर उच्च अचूक टाइमर आणि हे दोन्ही वारंवार रीअल टाइम एप्लीकेशनस लिहिण्यासाठी आवश्यक असतात आणि त्यास ऑपरेटिंग सिस्टमद्वारे सपोर्ट केले जाणे आवश्यक असते रीअल टाइम फाइल सिस्टम पारंपारिक फाइल सिस्टमला सपोर्ट देते कारण डेस्क अंतर्गत जागा उपलब्ध करणे आवश्यक असते परंतु नंतर ते अवलंबून असलेल्या ब्लॉक्सचा प्रवेश वेळ किंवा तो डेस्कवर कोठे आहे यावर आधारित ब्लॉक केलेले असतात रिअल टाइम फाइल सिस्टममध्ये जिथे ब्लॉक्स सलग लिहिले जातात म्हणून ब्लॉक्समध्ये प्रवेश करण्याची वेळ अंदाज येऊ शकते म्हणूनच रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमने डिव्हाइस इंटरफेसिंग सुलभ केले पाहिजे कारण अनेक रीअल टाइम सिस्टम मध्ये बरेच सेन्सर अॅक्ट्यूएटर आणि बर्याच गोष्टी समाविष्ट असतात नवीन प्रकारचे सेन्सर किंवा अॅक्ट्युएटर वापरण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमचा भाग पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही या उपकरणांसाठी डिव्हाइस ड्रायव्हर्स फ्लायमध्ये समाविष्ट करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे आणि त्यांना सिस्टम बंद करण्याची किंवा ऑपरेटिंग सिस्टम पुन्हा री कंपाईल करण्याची आवश्यकता नाही रीअल टाइम प्रायोरिटी लेव्हल स्टॅटिक प्रायोरिटी लेव्हल सूचित करते एकदा प्रोग्रामरद्वारे एखाद्या कार्यास प्रायोरिटी दिल्यानंतर ते बदलू नयेत ऑपरेटिंग सिस्टम प्रोग्रामरने नियुक्त केलेले प्रायोरिटी बदलू नये दुसरीकडे डायनॅमिक प्रायोरिटी मध्ये ऑपरेटिंग सिस्टम कार्यांची प्रायोरिटी लेव्हल बदलत राहते सर्व पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक वेळेच्या तुकड्यानंतर कार्यची प्राथमिकता बदलत राहते ऑपरेटिंग सिस्टमचे थ्रूपूट वाढविणे हे मुख्य कारण आहे जसे आपण पाहिले आहे की टास्क शेड्यूलर ही कोणत्याही रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमची केंद्रीय बाजू आहे आणि म्हणूनच रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमने रेट मोनोटोनिक शेड्यूलर लवकरात लवकर डेडलाइन फर्स्ट शेड्यूलर आणि इतर कस्टम टास्क शेड्यूलर्स सारख्या टास्क शेड्युलर्सचे सपोर्ट केले पाहिजे एप्लीकेशनसात कार्य म्हणून रिसोर्स शेरिंग सपोर्टींग रिसोर्स शेरिंग करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एका कार्याचे परिणाम दुसर्या कार्यात पाठवणे आवश्यक आहे ते यासाठी सामायिक केलेली मेमरी किंवा सामायिक केलेले डिव्हाइस वापरू शकतात जसे आपण पाहिले आहे की पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टममध्ये संसाधने सामायिकरणचे निराकरण जो सेमफॉरेस आहे त्याला प्रायोरिटी इनव्हर्जन आणि अनबाउंड प्रायोरिटी उत्पन्न होते आम्ही रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमला प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉलला सपोर्ट देण्याची आवश्यकता पाहिली होती म्हणून प्रायोरिटी इनव्हर्जन समस्येमुळे उच्च प्रायोरिटी कार्ये त्यांची मुदत चुकवणार नाहीत टास्क प्रीमप्शन वेळ कमी आणि बद्ध असणे आवश्यक आहे जेव्हा एखादे उच्च प्रायोरिटी कार्य तयार होते तेव्हा कमी प्रायोरिटी कार्य संदर्भ स्विच केलेले असणे आवश्यक आहे आणि उच्च प्रायोरिटी कार्य काही मायक्रोसेकंदांच्या क्रमाने चालवणे आवश्यक आहे कारण कार्यची अंतिम मुदत शेकडो मायक्रोसेकंद आहे अशाप्रकारे जर टास्क प्रीमिप्शनची वेळ शेकडो मायक्रोसेकंद किंवा सेकंद किंवा अनेक मिलिसेकंदांची असेल तर कदाचित रीअल टाइम कार्ये त्यांची अंतिम मुदत चुकवण्याची शक्यता आहे पुढील व्याख्यानात आपण युनिक्स विषयावर रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून चर्चा करू युनिक्समधील टास्क प्रीमिप्शनची वेळ ही दुसरी क्रमवारीची आहे आणि जर हार्ड रीअल टाईम टास्कची 100 मायक्रोसेकंदची डेडलाईन असेल तर कार्य टायपिंग वेळेसच डेडलाइन मिस् होऊ शकते पण मग युनिक्स सारख्या पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम विषयी असा प्रश्न उद्भवतो की सेकंदाचा असा उच्च कार्य प्रीमिशन टाइम आहे पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टमचे कर्नल प्री प्रीपेटीव्ह नसलेले आणि प्री प्रीपेक्टिव नसलेले म्हणजे जेव्हा इंटरप्ट येतो तेव्हा कर्नल त्यास सेवा देत नाही वास्तविक कर्नल मोडमध्ये असताना कर्नल डिसेबल करते पुन्हा प्रश्न उद्भवतो की कर्नलला सर्व इंटरप्ट डिसेबल करणे का आहे कर्नल रूटीन चालवित असताना आणि का एक सेकंद असणे आवश्यक आहे मोठा प्रीमप्शन वेळ प्री प्रीमेटिव्ह कर्नलमुळे आहे आणि कर्नल रूटीन चालवित असताना कर्नल इंटरप्ट डिसेबल करते तसेच रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमवर इंटरप्ट आणण्याच्या आवश्यकता देखील आहेत इंटरप्ट लॅटेन्सी झाल्यामुळे आमचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादा इंटरप्ट येतो तेव्हा आणि त्या व्यत्ययासाठी इंटरप्ट सेवा दिनक्रम चालू ठेवत असताना कमी वेळ मर्यादित असणे आवश्यक आहे खाली आकृती आहे जेथे इंटरप्ट येतो हे इंटरप्ट ऑपरेटिंग सिस्टमद्वारे ओळखले जाते नंतर ते काही प्रक्रिया करते उदाहरणार्थ रजिस्टर्सचा काँकररेन्ट सेट काँकररेन्ट सेट सेव केल्यानंतर तो खंडीत सर्व्हिस रूटीन चालवितो अशाप्रकारे इंटरप्ट मध्ये इंटरप्ट आल्यास त्या वेळेस वेळेस इंटरप्ट सेवा रुटीन चालू होईल त्यावेळेस आम्ही त्याला इंटरप्ट लॅटेन्सी वेळ म्हणून संबोधतो पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम साठी हा वेळ मोठा आहे म्हणजेच सेकंदाच्या क्रमाचा परंतु नंतर रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमसाठी ही वेळ काही मायक्रोसेकंदांच्या क्रमाने असावी आणि इंटरप्ट लॅटेन्सी करण्याच्या वेळेस निर्धारीत असणे आवश्यक आहे म्हणजेच एकदा आपण असे म्हटले की हे बंधन 10 मिली सेकंद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते 10 मिलिसेकंदपेक्षा जास्त असावे आणि अशा प्रकारे इंटरप्ट साधण्याच्या वेळेस डिटरमिनिस्टिक बॉउंड दिले जाईल परंतु नंतर एखाद्याला आश्चर्य वाटेल की रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टममध्ये अशी कमी इंटरप्ट सर्विस रुटीन कशी प्राप्त होते कारण जेव्हा एखादी इंटरप्ट सर्व्हिस रूटीन चालू असते तेव्हा त्यास कित्येक मायक्रोसेकँड्स चालू शकतात दरम्यान दुसरा इंटरप्ट उद्भवल्यास समस्या उद्भवू शकते ती प्रतीक्षा करत आहे म्हणून ज्या रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमपैकी बरेचजण कमी इंटरप्ट लेटेंसी मिळवतात ते म्हणजे डिफर्ड प्रोसेसिंग कॉल म्हणून इंटरप्ट सर्विस नियमितपणे काम करणे जे इतर कोणत्याही कमी प्रायोरिटी टास्कप्रमाणे चालते म्हणून हे डिफर्ड प्रोसेसिंग कॉल असे असे म्हणले जाते एखादा इंटरप्ट येताच चालणारा कोड हा एक छोटासा कोड आहे जो डिफर्ड प्रक्रिया कॉल तयार करतो आणि त्यास रांगेत ठेवतो पुढे जाताना हे दिसून येते की हे मुख्य तंत्र आहे ज्याचा वापर कमी इंटरप्ट सुप्त करण्यासाठी केला जातो कारण पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टमच नाही फक्त कर्नल प्रीप्रेप्टिव्ह व्हावे म्हणजेच जरी ते कर्नल मोडमध्ये चालत असेल कर्नल कोड चालवित आहे परंतु तरीही ते कर्नल कोडचे प्रीमिट करण्यात सक्षम असावे येथे आपण नेस्टेड इंटरप्ट्स हाताळण्यास सक्षम असावे म्हणजेच जेव्हा इंटरप्ट्स सर्व्हिस रूटीन स्वतः चालू करतात तेव्हा पुढील इंटरप्ट ओळखले जाणे आवश्यक आहे आणि त्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम असावे असेही म्हंटले जाते उदाहरणार्थ व्हर्च्युअल मेमरी सिस्टम मध्ये आणि मेमरी प्रोटेक्शन वैशिष्ट्यांमध्ये आम्हाला सुधारणे आवश्यक आहे अगदी लहान एम्बेड केलेल्या रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम मध्ये जेथे टास्कचे आकार लहान असतात केवळ काही मोजकेच कार्य आणि ऑपरेटिंग सिस्टमचे ओव्हरहेड फारच लहान असणे आवश्यक असते येथे फूटप्रिंट किंवा ऑपरेटिंग सिस्टमचा आकार लहान असणे आवश्यक आहे त्यानंतर व्हर्च्युअल मेमरी समर्थित नाही आणि मेमरी प्रोटेक्शन वैशिष्ट्य म्हणजेच एखादे कार्य अजाणतेपणे दुसर्या कार्याचे परिणाम अधिलिखित करू शकते किंवा दुसर्या टास्कचा कोड नाही ह्याची हमीऑपरेटिंग सिस्टमद्वारे दिली गेली पाहिजे हे यासाठी की अतिरिक्त ओव्हरहेडची आवश्यकता असेल आणि आम्हाला ऑपरेटिंग सिस्टमच्या फक्त अगदी लहान आकाराची आवश्यकता आहे म्हणूनच बरेच एम्बेड केलेल्या रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम खरोखर व्हरचूअल मेमरी आणि मेमरी प्रोटेक्शन सिस्टमला सपोर्ट देत नाहीत परंतु जोपर्यंत कोणी काही करत नाही उदाहरणार्थ एम्बेडेड न केलेले एप्लीकेशनस किंवा कोणतेही एम्बेडेड एप्लीकेशनस जेथे आपल्याकडे मोठी अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टम घेऊ शकतात येथे आमचे मुख्य लक्ष असे काहीतरी करणे आहे जेणेकरून सर्वात वाईट परिस्थिती मेमरी ऍक्सेसची वेळ तीव्रतेने वाढविली जाऊ नये अन्यथा तेथे मेमरी ऍक्सेस जिटर असेल मेमरी ऍक्सेस जिटरद्वारे याचा अर्थ असा होतो की जर डेटा कधीकधी खूप वेगवान आणि काही वेळा विलंबानंतर प्राप्त केला गेला असेल तर व्हर्च्युअल मेमरी ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रवेश वेळेत बदल जिटर म्हणून म्हटले जाते जर पेज मेमरीमध्ये किंवा कॅशेमध्ये रहात असेल तर प्रवेश करण्याची वेळ खूप वेगवान असते आणि डेटा प्रोसेसरद्वारे द्रुतपणे मिळविला जातो परंतु जर पेज मेमरीवर उपलब्ध नसेल आणि पेज दोष आढळला असेल तर हार्ड डिस्क मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे आणि मुख्य वेळ मेमरी मध्ये उपलब्ध होता तेव्हा प्रवेश वेळ शेकडो पटीने मोठा होतो पुढील मुख्य चिंता अशी मेमरी ऍक्सेस जिटर वेळेला प्रतिबंधित करण्यासाठी काहीतरी करणे ही आहे अन्यथा यामुळे त्यांची कार्ये त्यांची अंतिम मुदत गमावतील व्हर्च्युअल मेमरी सरासरी मेमरी ऍक्सेस वेळ कमी करण्यास मदत करते परंतु नंतर सर्वात वाईट परिस्थिती मेमरी ऍक्सेसची वेळ कमी होते कारण जर मेमरीमध्ये पेज उपलब्ध नसेल तर पेज दोष आढळतो आणि नंतर ते हार्ड डिस्क व पृष्ठावरील दोषांद्वारे प्राप्त केले जाणे आवश्यक आहे परंतु व्हरचूअल मेमरी मध्ये मेमरी प्रोटेक्शन ओब्स्करेड किंवा बाय प्रॉडक्टच्या रूपात देखील असते सर्व व्हर्च्युअल मेमरी सिस्टम मेमरी प्रोटेक्शन वैशिष्ट्यांचे सपोर्ट करतात जे प्रत्येक कार्य मेमरीच्या फक्त त्या भागावर प्रवेश करू शकतात ज्यासाठी ते पात्र आहे संगणकावरील रेसिडेंट असलेला सर्व डेटा खरोखर मेमरी स्पेसमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि हे मेमरी प्रोटेक्शन वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते जर काही कारणास्तव व्हर्च्युअल मेमरी सपोर्ट करत नसेल तर कदाचित ऑपरेटिंग सिस्टमला एक छोटी एम्बेड केलेली सिस्टम असणे आवश्यक आहे आणि आम्ही खरोखरच व्हरचूअल मेमरी सिस्टमला सपोर्ट देऊ शकत नाही मग मेमरी प्रोटेक्शन एक समस्या बनते कारण त्याशिवाय जर ऑपरेटिंग सिस्टम कोड मध्ये त्रुटी आढळली तर डीबग करणे खूप अवघड होते आणि कारण जेव्हा मेमरी प्रोटेक्शन नसते तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम कोड ओव्हर रिटन असतो आणि नंतर तो क्रॅश होतोहे नेमक्या कोठे अधिलिखित होत आहे हे शोधू शकत नाही आणि व्हर्च्युअल मेमरी सपोर्ट शिवाय मेमरी फ्रॅगमेंटेशन देखील एक समस्या बनते स्वाभाविकच रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमच्या प्रकारांबद्दल एक प्रश्न उद्भवतो जे व्हरचूअल मेमरीला सपोर्ट देतात जेव्हा कार्यांना लार्ज डेटा किंवा हेवी कोडची आवश्यकता असते रीअल टाइम कार्ये ज्यात मोठ्या कोड असतात किंवा मोठ्या डेटाची आवश्यकता असते तेव्हा आम्हाला आवश्यक व्हर्च्युअल मेमरी सिस्टमची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कोड मध्ये सिग्निफिकन्ट लाईन असतात तसेच आमच्या सिस्टममध्ये मजकूर संपादक ईमेल क्लायंट वेब ब्राउझर इत्यादींसह रीअल टाईम एप्लीकेशनस चालविणे समर्थित केले असल्यास व्हर्च्युअल मेमरीचे सपोर्ट करणे आवश्यक होते मेमरी प्रोटेक्शनमध्ये प्रत्येक टास्कची स्वतःची ऍड्रेस स्पेस असते आणि टास्कमध्ये मेमरी प्रोटेक्शन यंत्रणेद्वारे सुनिश्चित केलेल्या दुसर्या टास्कच्या अॅड्रेस स्पेसमध्ये प्रवेश करता येत नाही जेव्हा आपल्याकडे मेमरी प्रोटेक्शन नसते तेव्हा सर्व कार्ये समान ऍड्रेस जागेवर कार्य करतात एकाच ऍड्रेस स्पेसचा फायदा हा आहे की ते कार्यक्षम आहे संरक्षण बिट्सची तपासणी करणे आवश्यक नाही आणि संरक्षणाची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या मेमरी बिट्सवर देखील जतन केले आहे म्हणून कॉल हलके होतात जे कार्यक्षम असतात आणि त्यासाठी कमी मेमरी देखील आवश्यक असते मेमरी प्रोटेक्शन अगदी लहान एम्बेड केलेल्या एप्लीकेशनसांसाठी केले जाऊ शकते ज्यासाठी फक्त एक किंवा दोन लहान कार्ये आवश्यक असतात आणि प्रोग्रामर सहजपणे व्यवस्थापित करू शकतो नंतर मेमरी प्रोटेक्शनचा नाश केला जाऊ शकतो परंतु बर्याच कार्ये असलेल्या एप्लीकेशनसांसाठी मेमरी प्रोटेक्शन शिवाय कार्य करणे खूप अवघड होते अशा प्रकारे अगदी लहान स्मरणशक्ती असलेल्या आणि अत्यल्प कार्यांसह अगदी लहान एम्बेड केलेल्या एप्लीकेशनसांसाठी संरक्षणाच्या स्वरुपात मेमरी ओव्हरहेड अस्वीकार्य होते आणि प्रोग्रामर मेमरी प्रोटेक्शन शिवाय एप्लीकेशनस सहजपणे व्यवस्थापित करू शकतो परंतु नंतर मेमरी संरक्षणाशिवाय मोठ्या एप्लीकेशनसासाठी प्रोग्रामच्या विकासाची किंमत वाढते कारण डीबग करणे खूप कठीण होते आणि एक कार्य डेटा किंवा दुसर्या टास्कच्या कोडवर अधिलेखित करू शकते इतकेच नाही तर देखभालीचा खर्च वाढतो आणि नंतर जर आपल्याला काहीतरी बदल करायचे असतील तर एप्लीकेशन बदलणे खूप अवघड होते जर व्हर्च्युअल मेमरी रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम द्वारे समर्थित असेल तर आम्हाला मेमरी लॉकिंग वैशिष्ट्य आवश्यक आहे मेमरी लॉकिंग वैशिष्ट्यामध्ये प्रोग्रामर मेमरी पेज लॉक करू शकतो आणि हे पेज मेमरीवरून हार्ड डिस्कवर बदलण्यापासून प्रतिबंधित करते आणि म्हणूनच मेमरी एक्सेसमधील जिटर कमी होते मेमरी लॉकिंग सपोर्ट ाच्या अनुपस्थितीत अगदी गंभीर कार्य देखील मोठ्या मेमरी एक्सेस जिटरला त्रास देऊ शकते आणि म्हणूनच कार्ये शेड्यूल करणे अत्यंत आवश्यक असले तरीही तरीही या मेमरी एक्सेस जिटरमुळे कार्ये त्यांची अंतिम मुदत चुकवू शकतात रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमला असिंक्रोनस I O चे सपोर्ट देखील आवश्यक आहे ऑपरेटिंग सिस्टम मधील पारंपारिक I O समक्रमित आहे ही प्रक्रिया प्रक्रियेस प्रतीक्षा करत असताना अवरोधित केली जाते उदाहरणार्थ आम्ही वर्ड प्रोसेसिंग एप्लिकेशन करत आहोत आणि फाईल सेव्ह होत असताना फाईल सेव्ह करायची आहे आम्ही काहीही करू शकतो कारण हा एक सिंक्रोनस कॉल आहे परंतु जर आपल्याला सेव्ह कमांड दिली गेली असेल आणि त्याच वेळी आम्ही संपादन आणि इतर ऑपरेशन्स देखील करू शकलो आहोत तर हे एक एसिंक्रोनस I O आहे ज्यास नॉन ब्लॉकिंग IO असेही म्हटले जाते आम्ही IO सुरू करू आणि नंतर कार्य करणे सुरू ठेवू आणि एसिन्क्रोनस IOवाचनIO Read आयओरॅड आणि एसिन्क्रोनस IO राइट asynchronous IO write आयओओ राइट IO write असे कॉल करू यास रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम द्वारे समर्थित करणे आवश्यक आहे कारण I O सहसा धीमे असते आणि जर एखादी कार्य प्रक्रिया I O खात्यामुळे ब्लॉक करावी लागत असेल तर कदाचित त्याची अंतिम मुदत चुकली असेल आणि ए सिन्क्रोनस I O च्या सपोर्ट शिवाय वास्तविकतेसाठी प्रोग्राम करणे खूप अवघड बनले आहे तसेच जर रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम एम्बेडेड सिस्टम साठी वापरली जायची असेल तर ऑपरेटिंग सिस्टमचा आकार कधीकधी ऑपरेटिंग सिस्टमच्या फूटप्रिंट म्हणून ओळखला जातो एम्बेड केलेल्या एप्लीकेशनसांसाठी आवश्यक असलेले इतर वैशिष्ट्य म्हणजे पॉवर सेव्हिंग वैशिष्ट्य लोड जास्त नसताना प्रोसेसर द्वारे चालविली जाणारी शक्ती वाचविण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जेव्हा भार जास्त नसेल तेव्हा प्रोसेसरचा भाग बंद करा आणि अशा प्रकारे शक्ती संरक्षित केली जाईल या व्याख्यानात आम्ही रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमला नॉन रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमपासून वेगळे करणारी वैशिष्ट्ये कोणती आणि एक ऑपरेटिंग सिस्टमला वास्तविक म्हणून ओळखले जावे यासाठी आवश्यक असलेल्या डझनभर वैशिष्ट्ये आम्ही ओळखली टाईम ऑपरेटिंग सिस्टम समस्या स्पष्ट करण्यासाठी आणि या बाबींमध्ये सखोलपणा घेण्यासाठी पारंपारिक युनिक्सचा रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापर केल्यास उद्भवणा् या समस्यांविषयी आम्ही विचार करू या समस्यांचे मूळ यावर चर्चा केली जाईल कारण जोपर्यंत आम्हाला या समस्या चांगल्या प्रकारे माहित नाहीत तोपर्यंत आम्ही रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम विकसित करू शकत नाही जर आपल्याला युनिक्सला रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापरायचे असेल तर बर्याच समस्या उद्भवतील आणि या व्याख्यानात आम्ही ओळखल्या जाणार्या रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित असलेल्या सर्व समस्या आणि समस्या समाधानकारक पणे युनिक्सद्वारे समर्थित नाहीत परंतु युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम ऑपरेट करत असताना ऑपरेटिंग सिस्टम कोड इंटर्रप्ट डिसेबल केल्यावर आणि दुसर्या डायनॅमिक प्रायोरिटी लेव्हल वर दोन अवघड समस्या आहेत प्रोग्रामरने एखाद्या कार्यास प्रायोरिटी दिले तरीही ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक वेळी स्लाइसच्या शेवटी हे शिफ्ट करते पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टमला रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून का वापरले जाऊ शकत नाही आणि त्या कारणास्तव पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टमसह या समस्या पहिल्यांदाच अस्तित्त्वात आहेत या कारणास्तव आम्ही महत्त्वपूर्ण प्रकरणांवर चर्चा केली यासह हे व्याख्यान संपेल आणि आम्ही पुढच्या व्याख्यानात या मुद्यापासून पुढे जाऊ